नमस्कार मागच्या दोन भागात आपण 3 फेज कनेक्शन स्पष्ट करून स्टार स्टार आणि नंतर स्टार डेल्टा कनेक्शन याबद्दल चर्चा केली आणि नंतर शेवटच्या भागात आपण डेल्टा डेल्टा कनेक्शन बद्दल चर्चा केली तर आता आपण आपली चर्चा डेल्टा स्टार् कनेक्शन पासून सुरुवात करुया तुम्ही असेही म्हणू शकता डेल्टा वाय कनेक्शन जेथे डेल्टा हा सोर्स आणि लोड स्टार मध्ये जोडलेला आहे आणि याची नंतरच्या भागात आपण थ्री फेज सिस्टीम पॉवर बद्दल चर्चा करणार आहोत चला तर मग आपण आपली चर्चा चालू करूया तर मुळतः डेल्टा वाय कनेक्शन केसमध्ये किंवा डेल्टा स्टार कनेक्शन केसमध्ये आपल्याकडे सोर्स हा डेल्टाला जोडलेला आहे आणि लोड स्टारला जोडलेला आहे तुम्ही जर आकृतीत पाहिले तर सोर्स डेल्टाला जोडलेला आहे म्हणजेच लोड स्टारला जोडलेला आहे म्हणूनच लाईन करंट हे Ia Ib आणि Ic आहे आता आपण आधीच्या चर्चा केल्यानुसार येथे सुद्धा आपण सोर्ससाठी पॉझिटिव्ह सिक्वेन्स विचारात घेणार आहोत आणि डेल्टा जोडलेल्या सोर्ससाठी फेज व्होल्टेज अशाप्रकारे असल्यास आपल्याला मिळेल VabVp∠0° VbcVp∠ 120° VcaVp∠120° आपल्या माहितीप्रमाणे डेल्टा जोडलेल्या सोर्समध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हा सारखाच असतो आता लाईन करंट शोधण्यासाठी आपण KVL चा वापर करूया आपण जी आकृती प्रथम पाहिली ती आता विचारात घेऊया आता aANBba लूपसाठी क्रिचॉफ व्होल्टेज थेरमचा वापर करूया हे लूप आहे ज्यामध्ये आपण क्रिचॉफ व्होल्टेज थेरमचा वापर करणार आहोत जर थेरमचा वापर केला तर VabZYIa ZYIb0 किंवा ZYVabVp∠0° मिळेल म्हणून आपण ते पुढील प्रमाणे लिहूया Ia IbVp∠0°ZY आता आपल्या माहितीप्रमाणे असे असेल IbIa∠ 120° म्हणून आपण ते पुढील प्रमाणे लिहूया Ia IbIa1 1∠ 120° Ia112j32Ia3∠30° जे आपण लिहू शकतो IaVp3∠ 30°ZY अशाप्रकारे आपण डेल्टा स्टार जोडलेल्या सिस्टीमसाठी लाईन करंट शोधु शकतो आता लाईन करंट मिळवण्यासाठी दुसरा मार्ग असा की तुम्ही डेल्टा जोडलेला सोर्स इक्विवलेंट स्टार कनेक्शनमध्ये हस्तांतरण करा किंवा Y कनेक्शन सोर्समध्ये हस्तांतरण करा तर जेव्हा तुम्ही कन्वर्ट कराल फेज व्होल्टेज हा Van Vbn आणि Vcn आणि आपण आधी चर्चा केली की लाईन व्होल्टेज Y जोडलेल्या सोर्स त्यांच्या फेजचा 30 डिग्री आणि स्क्वेअर रूट 3 पट मॅग्नेट्यूडपेक्षा पुढे असतो या केसमध्ये तुम्ही लिहू शकता VanVp3∠ 30° VbnVp3∠ 150° VcnVp3∠90° आता जर तुमच्याकडे डेल्टा जोडलेला सोर्स हा ZS काही सोर्स इंम्प्पिडन्स असेल त्या केसमध्ये तुम्ही स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करू शकता आणि बॅलेन्स स्टार जोडलेल्या सोर्ससाठी प्रत्येक फेज सोर्स इंम्प्पिडन्स शोधून काढू शकता या केसमध्ये तुमचा सोर्स इंम्प्पिडन्स बनेल ZS3 आपण याआधी पाहिले की आपण स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन करीत आहोत आता एकदा का सोर्सचे ट्रान्सफॉर्मर Y किंवा स्टारमध्ये झाले तर हे सर्किट Y Y बनेल जे आपण सरळ सिंगल फेज ऍनॅलिसिस जे आपण या आधी चर्चा केली त्यानुसार सोडवू शकतो आता आपण एक उदाहरण घेऊया समजा बॅलेन्स स्टार जोडलेला लोडचा इंम्प्पिडन्स आहे 40j25 प्रति फेज हा डेल्टा जोडलेल्या पॉझिटिव्ह सिक्वेन्स सोर्स Vab210∠0° V ला जोडलेला आहे आपल्याला फेज करंट आणि लाईन करंट शोधायचा आहे तर आपल्याकडे लोड इंम्प्पिडन्स दिलेला आहे आपण त्याला फेजर स्वरूपात कन्वर्ट करूया जसे ZY40j25 47 17∠32° आणि सोर्स व्होल्टेज हे Vab210∠0°V आपण डेल्टा कनेक्टेड सोर्स स्टार कनेक्टेडमध्ये कन्वर्ट करूया अशा केसमध्ये इक्विवलेंट स्टार जोडलेल्या सोर्ससाठी पर फेज व्होल्टेज असेल VanVab3∠ 30°121 2∠ 30° आता लाईन करंट काय असेल तर IaVanZY121

57∠58°A जर लोड बॅलेन्स आहे तर करंटचे मॅग्नेट्यूड म्हणजेच लाईन करंट हा सारखाच राहील बदल फक्त कोनच्या व्हॅल्यूमध्ये होईल आता आपण बॅलेन्स थ्री फेज सिस्टीमधील पॉवरबद्दल चर्चा करूया थ्री फेज सिस्टीममध्ये आपल्याला शोधायचे आहे लोडमुळे इंस्टंटटेनियर्स पॉवर शोषली जाणे आपल्याला टाईम डोमेनमध्ये ऍनालिसिस करायचे आहे तर आपण काय करूया आपण लोड स्टार जोडलेला आहे असे विचारात घेऊया तर अशा केसमध्ये फेज व्होल्टेज तुम्ही म्हणू शकता vAN2Vpcos t vBN2Vpcos ω t 120° vCN2Vpcos ω t120° मिळेल आता जर लोड ZYZ∠θ असेल तर अशा केसमध्ये फेज करंटच्या करस्पोंडिंग फेज व्होल्टेजपेक्षा कोन थिटा मागे राहील आपण करंट अशा प्रकारे लिहू शकतो ia2Ipcos t θ ib2Ipcos ω t θ 120° ic2Ipcos ω t θ120° जेथे Ip ही फेज करंटची rms व्हॅल्यू असेल आता लोड मधील एकूण इंस्टंटटेनियर्स पॉवर यावर चर्चा करूया तुम्ही म्हणू शकता एकूण इंस्टंटटेनियर्स पॉवर ही प्रत्येकी फेजर इंस्टंटटेनियर्स पॉवर बेरीज आहे तर आपण एकूण इंस्टंटटेनियर्स पॉवर अशी लिहू शकतो ppapbpcvANiavBNibvCNic 2VpIpcos tcos ω t θcos ω t 120°cos ω t θ 120° cos ω t120°cos ω t θ120° ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी ट्रि ग्नॉमेट्रिकवापर केल्यानंतर cos A cos B 12cos ABcos असे मिळेल तर आपण जर हे वरच्या इक्वेशन मध्ये वापरले तर आपण pVpIp3cos cos 2ω t θcos 2ωt θ 240°cos 2ω t θ240° α2ωt θ मानूया pVpIp cos cos cos 240° sin sin 240° cos cos 240° sin sin 240° VpIp cos 2 12cos 3VpIpcos असे लिहू शकतो जर तुम्ही इक्वेशन पाहिले तर तुम्हाला असे दिसेल की बॅलेन्स थ्री फेज सिस्टीम मधील एकूण इंस्टंटटेनियर्स पॉवर कॉन्स्टंट आहे याचाच अर्थ इक्वेशनमध्ये टाइम फॅक्टर येत नाही तर टाइम माणे तुमच्या प्रत्येक फेज मधील इंस्टंटटेनियर्स पॉवरमध्ये बदल होते थ्री फेज पॉवर कॉन्स्टंट राहील आता तुमची टोटल इंस्टंटटेनियर्स पॉवर ही टाईमवर आधारित नाही तुम्ही म्हणू शकता की डेल्टा किंवा स्टार जोडलेल्या लोडसाठी प्रत्येक फेज एव्हरेज पॉवर p3 असते तर प्रत्येक फेज रियल पॉवर PpVpIpcos तुम्हाला मिळेल तर पर फेज रिएक्टिव पावर हि QpVpIpsin याप्रमाणे असेल अपरेंट पॉवर पर फेज ही SpVpIp याप्रमाणे असेल कॉम्प्लेक्स पॉवर प्रत्येक फेज SpPpjQpVpIp याप्रमाणे असेल जसे Vp आणि Ip फेज व्होल्टेज आणि फेज करंट ज्यांच्यासाठी मॅग्नेट्यूड Vpआणि Ip अनुक्रमे असतो तर थ्री फेज सिस्टीमसाठी टोटल पॉवर अशी असेल PPaPbPc3Pp3VpIpcos 3VLILcos आता जर तुमच्याकडे स्टार जोडलेला लोड ILIp आणि VL3Vp असेल डेल्टा जोडलेला लोड असेल IL3Ip आणि VLVp तर तुम्ही काय म्हणाल लोड स्टार जोडलेला असो किंवा डेल्टा जोडलेला असो त्याची पर्वा न करता तुमची एकूण पॉवर ही3VLILcos असेल त्याचप्रमाणे रिएक्टिव पॉवर असेल Q3VpIpsin 3Qp3VLILcos एकूण कॉम्प्लेक्स पॉवर या प्रमाणे S3Sp3VpIp3Ip2Zp3Vp2Zp आता जर ZpZp∠θ तर तुम्ही सरळ कॉम्प्लेक्स पॉवर अशी दर्शवू शकता SPjQ3VLIL∠θ थ्री फेज सिस्टीममधील पॉवर डिस्ट्रीब्यूशन चा सगळ्यात मोठा फायदा असा की थ्री फेज सिस्टीम ही सिंगल फेज सिस्टीमच्या तुलनेत सारख्याच लाईन व्होल्टेज आणि शोषलेल्या पॉवरसाठी कमी वायर संख्या वापरते तर ते कसे चला शोधण्याचा प्रयत्न करूया आणि जस्टिफाय करूया की थ्री फेज सिस्टीम पेक्षा पॉवर डिस्ट्रीब्यूशनसाठी सिंगल पॉवर सिस्टीम सारख्याच लाईन व्होल्टेज आणि लोडसाठी सारखेच पॉवर दिल्यानंतर कमी वायर संख्या वापरते आपण काय करूया प्रथम आपण असे मानूया की दोन्ही सिस्टीमसाठी एक थ्री फेज आणि दुसरी सिंगल फेज सिस्टीम सारखेच मटेरियल वापरणार आहोत म्हणजे कॉपर ज्याचा रेजीस्टर सारखाच आहे आणि ज्याच्या वायरची लांबी सारखीच आहे तर आपण असे म्हणूया की वायरची लांबी ही 1 आणि सोपे होण्यासाठी आपण असे मानूया की लोड हा रेजीस्टर म्हणजेच लोड हा युनिटी पॉवर फॅक्टर आहे तर सिंगल फेज सिस्टीम मध्ये काय होईल आपल्याकडे 2 वायर आहेत सिंगल फेज सिस्टीम निर्माण करण्यासाठी तिथे एक फेज सोर्स हा लोडला पॉवर देत आहे आपण असे म्हणूया की लोडला दिलेली पॉवर ही PL आणि लोडच्या येथील व्होल्टेज हा VL आणि लोड मध्ये वाहणारा करंट हा IL आहे R हा ट्रान्समिशन वायरचा रेजीस्टर आहे तर पुढे काय होईल दोन वायरमध्ये पॉवर लॉस होतो कारण आपल्याकडे सिंगल फेज सर्किट बनविण्यासाठी दोन वायर आहेत तर वाहून नेणाऱ्यातील लॉस Ploss2IL2R2RPL2VL2 आता आपण थ्री फेज सिस्टीम घेऊया यामध्ये आपण असे म्हणूया की IL हे करंट लोडकडे जात आहे येथे आपण लाईनच्या करंटची मॅग्नेट्यूड व्हॅल्यू सारखीच विचारात घेतलेली कारण आपण लोड बॅलेन्स आहे असे समजले आहे ILIaIaIaPL3VL तर अशा केसमध्ये 3 वायर मधील पॉवर लॉस होते कारण थ्री फेज सिस्टीमसाठी आपल्याकडे 3 वायर आहेत आपण असे विचार करूया की प्रत्येक वायर मधील रेजीस्टर Rअसेल तर थ्री फेज सिस्टीम मधील पॉवर घट Ploss3IL2R3RPL23VL2RPL2VL2 असेल हे दोन इक्वेशन वरून आपण PlossPloss2RR म्हणू शकतो Plossसिंगल फेजसाठी Plossथ्री फेज सिस्टीमसाठी आहे आता सिंगल फेज सिस्टीमतील वायरचा रेजीस्टर हा Rρlr2 असेल त्याचप्रमाणे Rρlπr2 जिथे r आणि r वायरची त्रिज्या असेल तर जेव्हा तुम्ही या व्हॅल्यू ठेवणार तर तुम्हाला PlossPloss2r2r2 मिळेल आता जर दोन्ही सिस्टीममध्ये सारखाच पॉवर लॉस सहन केला म्हणजेच एक किंवा तीन फेज सिस्टीममध्ये एकूण लॉसही सारखाच असते याचाच अर्थ Plossबरोबर Ploss याचा अर्थ r22r2 आता वायरची संख्या आणि त्यांचे आकारमान यावरून आवश्यक मटेरियल रेशो ठरवले जाईल त्यासाठी तो आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच सिंगल फेज सिस्टीम आणि 3 फेज सिस्टीमसाठी किती मटेरियल आवश्यक आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूया तर सिंगल फेजसाठी मटेरियल म्हणजे आपल्याकडे सिंगल फेज मध्ये दोन वायर आहेत तर तुम्ही दोन पटीने वायर असे लिहू शकता आपल्याकडे वायर सिलेंड्रिकल आकारात आहेत त्यामुळे एकूण आकारमान असेल MaterialforsinglephaseMaterialfor3phase2πr2l3πr2l2r23r2 परंतु r22r2 त्यामुळे वरील इक्वेशन रिड्युस होईल 2r23r22321 33 तुम्ही पाहू शकता की सिंगल फेज सिस्टीम 33 जास्त मटेरियल वापरते थ्री फेज सिस्टीमपेक्षा सारख्याच व्हॅल्यूची पॉवर आणि ट्रान्समिशन सिस्टीममध्ये लॉस सारखाच असतो किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारे लिहू शकता की थ्री फेज सिस्टीम इक्विवलेंट सिंगल फेज सिस्टीमच्या तुलनेत 75 जास्त पॉवर वापरते यावरून असे दिसते की थ्री फेज सिस्टीम केसमध्ये आपल्याला सारखीच पॉवर वितरित करण्यासाठी कमी मटेरियल गरजेचे असते जेव्हा आपण थ्री फेज सिस्टीम सिंगल फेज सिस्टीम बरोबर तुलना करतो आता आपण समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया आपण एनर्जीच्या बाबतीत चर्चा केली तेथे एक सर्किट आहे आकृतीत दाखवल्या प्रमाणे आपल्याला एकूण एव्हरेज पॉवर सोर्सची आणि लोडची रिएक्टिव पॉवर आणि कॉम्प्लेक्स पॉवर ठरवायची आहे येथे जर तुम्ही पाहिले तर सोर्स हा स्टार जोडलेला आहे प्रत्येक फेज व्होल्टेज हा 110∠0° फेज A साठी B फेजसाठी 110∠ 120° आणि C फेजसाठी 110∠ 240° 5 j2 ohm हा ट्रान्समिशन लाईन इंम्प्पिडन्स तीनही फेजसाठी सारखाच आहे लोड हा स्टार जोडलेला आहे पुन्हा लोडचा फेज इंम्प्पिडन्स 10j8 ohm आहे आता या आकृतीवरून तुम्हाला असे दिसेल की सिस्टीम ही बॅलेन्स आहे तर अशा केसमध्ये जर तुम्ही करंट Ip ची व्हॅल्यू शोधली तर आपण काय करू आपण सरळ करंट Ip ची व्हॅल्यू शोधण्यासाठी क्रिचॉफ व्होल्टेज थेरमचा वापर करू जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला हे मिळेल हे प्रश्नांमध्ये दिलेले आहे की Vp110∠0°Ip6 हा तुमचा पर फेज करंट असेल आता जेव्हा तुम्ही Vp आणि Ip शोधाल तुम्ही सोर्सची शोधलेली कॉम्प्लेक्स पॉवर शोधू शकता आता तुम्हाला माहिती आहे की सामान्यतः सोर्स हा लोडला पॉवर पुरवतो जर तुम्हाला विचारले की शोधलेली पॉवर शोधा याचाअर्थ तुम्हाला त्यामध्ये मायनस साईंन येईल तर सोर्सने शोधलेली कॉम्प्लेक्स पॉवर बरोबर Ss 3VpIp 3110∠0°6

6VA असेल शेवटी रिसिविंग लोडला Zp10j812 66° आणि IpIa6 8° आपल्याला मिळेल

Ip लाईन करंट आहे कारण स्टार कनेक्टेड फेज करंट हा लाईन करंटच्या बरोबर असतो त्यामुळे लोडने शोषण केलेली कॉम्प्लेक्स पॉवर तुम्ही सहज या विशिष्ट सूत्राने शोधु शकता SL3Ip2Zp36 81212

66°1392j1113VA तुम्ही लिहू शकता की लोडने शोषलेली रियल पॉवर 1392 Watts आहे आणि रिऍक्टिव्ह पॉवर 1113 VAR आहे आता दोन फ्लेक्स पॉवर मधील फरक हा लाईन इंम्प्पिडन्स शोषून घेतो म्हणजेच सोर्सने पुरवलेली पॉवर शोषून घेतलेली पॉवर वजा करणे तर आपण काय करुया आपण प्रथम या सोर्सच्या मदतीने लाईनने शोषून घेतलेल्या पॉवरची व्हॅल्यू शोधूया ती Sl3Ip2Zl36 8125 j2695 6 j278 3VA ही ट्रान्समिशन केलेली पॉवर लॉस व्हॅल्यू काहीही नसून सोर्स पॉवर मायनस लोडने शोषून घेतलेली पॉवर यातील फरक आहे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की सोर्स पॉवर अधिक लोड पॉवर आणि ट्रान्समिशन लाइनद्वारे अब्सोरप्शन पॉवर या एकूण एनर्जीची बेरीज 0 असेल ह्या लेक्चरमध्ये आपण थ्री फेज सर्किटसाठी डेल्टा स्टार कनेक्शनबद्दल चर्चा केली आणि बॅलेन्स थ्रीफेज पॉवरबद्दल सुद्धा चर्चा केली पुढच्या भागात आपण अनबॅलेन्स थ्री फेज सिस्टीम आणि अनबॅलेन्स थ्री फेज सिस्टीम मधील पॉवर कॅल्क्युलेशन याबद्दल चर्चा करुया धन्यवाद